डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्ससाठी वेलकम माझे नाव राम सतीश डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज आपण आर्किटेक्चर एट रिस्क या विषयावर बोलणार आहोत आज आपण विविध प्रकारच्या उदाहरणांसह थेरोटिकल कंपोनेंट आणि त्याचे प्रॅक्टिकल इम्पलिकेशन्स याबद्दल चर्चा करणार आहोत एक डोमेन म्हणून आर्किटेक्चर थेअरी सिद्धांतावर आणि विशेषतः पोस्ट डिजास्टर रिकव्हरी प्रॅक्टिस मध्ये कसे विचार करते याबद्दल चर्चा करू जेव्हा केव्हा डिजास्टर घडते त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर लॉस होत असतो केवळ जीवित हानी नव्हे तर कम्युनिटी लोकांच्या प्रॉपर्टीज सिव्हिक बिल्डिंग रिलीजियस बिल्डिंग कल्चरल हेरिटेज इत्यादी गोष्टींना हानी पोहोचते उदाहरणार्थ वरील फोटोग्राफ मध्ये आपण नेपाळमधील दरबार स्क्वेअर चा अलीकडे झालेल्या भूकंपानंतर चा फोटो पाहू शकतो युनेस्को वारसा अंतर्गत असलेल्या बर्याच ऐतिहासिक इमारती पाडल्या गेल्या आहेत आता या ऐतिहासिक इमारतींच्या रीकन्स्ट्रक्शन साठी बरीच मेहनत घेतली गेली आहे हे स्थान भक्तपूर म्हणून ओळखले जाते जे काठमांडूमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा साइट अंतर्गत सूचीबद्ध आहे हा बाराव्या ते अठराव्या शतकातील पर्टिक्युलर स्क्वेअर आहे राज्याभिषेक समारंभ आणि धार्मिक उत्सवांसाठी हा विशिष्ट स्क्वेअर पारंपारिक पणे वापरला जात होता आणि बर्याच निवासी इमारतींचे नुकसान झाले ठिकाणी रीकन्स्ट्रक्शन ची गरज केवळ निवारा रिबिल्ड करण्यासाठी नसून तर हरवलेल्या वारसाची रीकन्स्ट्रक्शन करण्याचीही गरज होती त्याचप्रमाणे 2003 मध्ये इराणमध्ये बामचा भूकंप झाला होता वर स्लाईड मध्ये आपण एक प्रचंड विध्वंस घडलेले पहात आहात आपण ढिगाराची चिनाई पाहू शकता म्हणजे संपूर्ण साइट कचर्याच्या ढिगा ्यात पडली आहे आपल्याला माहित आहे की प्रत्येक स्मारक किमतीची आहे त्यातील प्रत्येक व्यापारी बिल्डिंग व्यापारी घर कोणतीही नागरी इमारत किंवा कोणताही किल्ला रिबिल्ड करण्यात जवळजवळ दशकाहून अधिक वेळ लागला आहे स्मारकांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्यासाठी तिचे भौतिकत्व समजून घेण्यासाठी आणि नंतर ऐतिहासिक संदर्भात प्रतिबिंबित करण्यासाठी खूप वेळ आवश्यक आहे जेव्हा आर्किटेक्ट सांस्कृतिक सेटिंग्जमध्ये काम करतात विशेषत डिजास्टर नंतरच्या रिकवरी मध्ये हे सर्वात मोठे आव्हान आहे येथे आपण प्रॉपर्टीची यादी पाहू शकता या भूकंपात राज्याच्या किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी सीताडेल रहिवासी बिल्डिंग मशिदी असो वा धार्मिक बिल्डिंग आणि राष्ट्रीय वारसा अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या बिल्डिंगचे नुकसान झाले आहे आणि नंतर जर्मन एनजीओ संस्थांकडून विविध संघटनांनी केलेले अलीकडील रीकन्स्ट्रक्शन साठे प्रयत्न करण्यात आले इराण आणि जर्मन गव्हर्न्मेंट यांच्यात एक प्रकारचे सहकार्य आहे त्यांनी एकत्रितपणे काम केल्याचे काही उदाहरणे आहेत त्यांनी मातीच्या वीटकामांनी व्यापारी लोकांचे घर पुन्हा बनवल्याच्या काही उदाहरणांप्रमाणेच काम करण्यास सुरवात केली ते एक प्रकारचे फायबर मजबुतीकरण वापरतात भविष्यात भूकंप विरोधक ठरू शकतील अशा अल्टरनेटिंग मटेरियल चा शोध घेतात ते भिंती आणि कमान देखील प्रत्यक्षात कसे तयार करीत आहेत आपणास सर्वप्रथम कोणत्या प्रकारच्या अल्टरनेटिंग मटेरियल खरेदी करणे आवश्यक आहे हे माहित असणे आवश्यक आहे स्किल लेबर लोकांना आपण कशा पद्धतीने ट्रेन करू शकतो आजची चर्चा म्हणजे त्यांचे केवळ संरक्षण रीकन्स्ट्रक्शन किंवा रिस्टोरेशन प्रक्रियाच नाही याला एक प्रकारचे कंझर्वेशन प्रकल्प म्हणू शकतो जी या सर्व घटकांची मोठी अमरेला ऍक्टिव्हिटी आहे जी रिस्टोरेशन रीकन्स्ट्रक्शन पैलूंमध्ये जाऊ शकते तिथे आम्ही आपल्याला या विशिष्ट वारसा रचनेची माहिती उत्पादनाची सत्यता पाहतो त्यानंतर अशा प्रकारच्या कंझर्वेशन आउट स्टॅंडिंग कामाबद्दल चे अॅक्च्युअल व्हॅल्यू रिफ्लेट होते रेग्युलर शेल्टर आणि हाउसिंग प्रोग्रॅम व्यतिरिक्त इतरही काही प्रकारचे चॅलेंजेस आपल्याला डिझास्टर आफ्फेक्टेड एरियामध्ये डिल करावे लागतात आपल्याला स्पेस आणि प्लेस याबद्दलच्या आयडेंटिटी इशू देखील डिल करावे लागतात आपण प्लेस आणि त्याचे आयडेंटिटी याबद्दलचे कन्सेप्ट थोडक्यात चर्चा करू जेव्हा आपण भूगोलशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञांच्या स्थानाबद्दल चर्चा करतो तेव्हा ते एक प्रादेशिक अंतःप्रेरणा म्हणून तर्क करतात ही एक सीमा आहे जिथे एखाद्या व्यक्तीस सेफ वाटते हे जगण्याची एक प्रकारची वृत्ती देखील आहे सामान्यतः लॅटिट्युड अँड लॉंजिट्युड द्वारे भौगोलिक स्थानासह संदर्भित केले जाते आणि हे त्याच्या फिजिकल स्वरुपाद्वारे रिफ्लेट होते जसे की डोंगर आर्किटेक्चर कोस्टल आर्किटेक्चर ती वस्तू आपल्या नैसर्गिक सेटिंग्जद्वारे आणि एन्व्हायरमेंट नुसार आहे की नाही महत्त्वाचे म्हणजे लोक आणि कम्युनिटी ज्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजेच ते स्थान अर्थ आणि मूल्यांशी संबंधित आहे म्हणूनच ही ओळख अस्तित्त्वात येते बरेच भूगोलशास्त्रज्ञ सोशल कन्स्ट्रक्ट बद्दल बोलतात डॉरेन मॅसे च्या मते प्लेस म्हणजे एक सोशल कन्स्ट्रक्ट आहे आम्ही ऍक्टिव्ह पद्धतीने प्लेस तयार करतो आणि आपल्या प्लेस विषयीच्या आयडिया आपण ज्या समाजात राहतो त्या सोसायटीची उत्पादने आहेत विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचे एक छोटेसे उदाहरण मी देतो मला वाटते की तुमच्यापैकी बर्याचजणांनी कास्ट अवेचा पिक्चर पाहिला असेल जिथे टॉम हॅन्क्सने कोरियाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती कोरियाच्या विमानात असताना उड्डाणदरम्यान त्याला अपघात झाला होता अपघातातून तो एकटाच एका निर्जन बेटावर वाचला होता कुणीही त्या बेटावर कधीच पोहोचले नव्हते आणि संपूर्ण गोष्ट तो त्या ठिकाणी 4 वर्षांपासून कसा राहतो याविषयी आहे एक सुसंस्कृत व्यक्ती जेव्हा आपण स्वतःसाठी आग लावतो तेव्हा त्याच्यात किती एक्ससाईटमेंट होते ते तो पाहतो तो एक शिकारी बनतो तो त्याचे घर बनवतो तो स्वत चे प्लेस बनवितो गेल्या 4 वर्षांपासून तो स्वत ची सवय लावतो तो स्वत च्या जागा विकसित करतो एक दिवस त्याला किनाऱ्यावरून एक लहान फूड पॅकेट डिलिव्हरी मिळाली जी प्रत्यक्षात किनाऱ्यावरून वाहत आली होती हे कदाचित त्याच अपघातामुळे झाले असावे नंतर त्याला एक लहान फुटबॉल सापडला आणि त्याने नाव फुटबॉलला विल्सन असे नाव दिले आहे त्या बेटावर मुक्काम केल्यावर विल्सन त्यांच्यासाठी कंपनी बनला येथे तो विल्सन बरोबर बोलतो त्याला विल्सनची काळजी आहे तो विल्सनविषयी बोलतो तो आपल्या वेदना शेअर करतो सर्वकाही रागावून आपल्यासमवेत करतो म्हणून येथे जे जे काही आहे ते फक्त अन्न किंवा शेल्टर च नाही तर माणूस इतर व्यक्तीशी निर्जीव वस्तूंशी संबंध ठेवतो अटॅचमेंट ठेवतो तशी भावना निर्माण करतो तो येथे 4 वर्षे राहतो मग एक दिवस त्याला राग येतो आणि त्याने त्या विल्सनला बाहेर फेकले त्यानंतर 4 वर्षानंतर त्याला पुन्हा घरी परत जाणारा मार्ग सापडतो त्या रात्री जेव्हा त्याने रागाच्या भरात विल्सनला बाहेर फेकले तेव्हा तो परत जातो आणि विल्सनचा शोध घेतो आपल्याला माहित आहे की प्रेम आणि भावना दोन्ही क्रमाने खेळतात आणि जेव्हा तो एका लहान बोटमध्ये बसून मुख्य भूप्रदेशात परत जात होता तेव्हा एक प्रचंड चक्रीवादळ आले आणि शेवटी त्याचा विल्सन हरवला मी या ठिकाणी एक गोष्ट बोलू इच्छित आहे एक माणूस त्याची मूल्ये भावनांनी बॉल सोबत खूप जोडलेला आहे 4 वर्षे त्या बॉलने त्याला अस्तित्वाची भावना दिली म्हणूनच ठिकाणांबद्दल सॅक चर्चा आपल्याशिवाय अस्तित्त्वात नाही परंतु तितकेच महत्त्वाचे आहे की आपण जागांशिवाय अस्तित्वात असू शकत नाही अशा डिजास्टर नंतरच्या काही अनुभवांनी माझा प्रवास सुरु झाला आहे उजव्या बाजूच्या रिकव्हरी वर लातूरचा भूकंप आणि गुजरात भूकंप भूगोलिक घुमट आहे डिजास्टर नंतरच्या कॉन्टॅटेक्स्ट संदर्भात नेहमीच बेनेफिसिरियस अँड प्रोव्हायडरची त्वरित गरज दिसून येते त्यांच्यासाठी प्रोव्हायडरच ही मोठी गरज आहे कारण ज्या लोकांची घरे गमावली त्यांच्यासाठी त्यांना मदतीचा हात द्यावा लागेल अशा प्रकारच्या दबाव परिस्थितीसाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शेल्टर देण्याची त्वरित आवश्यकता आहे लातूरमध्ये पहाण्यात आले की लोक जे काही विनामूल्य मिळेल ते काहीही स्वीकारू इच्छितात आजही 20 वर्षानंतर बरीच घरे रिकामे आहेत अद्यापही तुम्हाला लोक सोडून गेलेली अनेक घरे सापडतील 20 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की आमच्या कोणत्या प्रकारच्या हाउसिंग मागणीची चर्चा आहे आता बर्याच हाउसिंग सोल्युशन्स असूनही लोक ते रिजेक्ट करण्यास सक्षम आहेत इमारतीच्या पलीकडे असलेल्या घराच्या पलीकडे असे काय आहे ते या पलीकडे आहे म्हणूनच लोकांच्या उपजीविकेस नकार दिला गेला असेल किंवा त्यांच्या सामाजिक गरजा असलेल्या त्यांच्या गुरांच्या गरजा भागवल्या पाहिजेत अशा इतर अनेक बाबी आहेत ज्या लोकांना या निवडी घेण्यास भाग पाडतात त्सुनामीनंतर माझ्या मास्टर्सच्या काळात प्रवास करत होतो मी तमिळनाडूमध्ये प्रवास करत होतो पूर्वी मी ऑरोविलमध्ये ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणी एकदा भेट दिली की विविध संस्था काम कसे करतात ते मी पहात होतो मी विविध आर्किटेक्ट्सशी संवाद साधत होतो आणि तिथेच ऑरोव्हिल बिल्डिंग सेंटर काही हाउसिंग ऑप्शन प्रपोज करत आहे वर स्लाईड मध्ये आर्किटेक्ट्सने काढलेले बिल्डिंग मॉडेल्सची काही फोटोग्राफ दाखविले आहे अशा प्रकारचे प्रकारचे सोल्युशन बिल्डिंग मॉडेल्स रिव्यू केले जाऊ शकतात मी तिथे काम केल्यामुळे मला या आर्किटेक्ट्सनी पूर्वी काय काम केले आहे ते देखील समजले आहे मला असे वाटते की आर्किटेक्ट्स लोक त्यांच्या मागील प्रोजेक्ट मधून काही प्रकारचे नक्कल अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आर्किटेक्ट्सने अशाच एका रियल प्रोजेक्ट वर काम केले आहे टेराकोटाच्या छप्परांच्या संरचनेने हे मॉड्यूल म्हणून सिम्पल केले आहे एखाद्या प्रकारचा सार्वत्रिक उपाय म्हणून एखाद्या गावाचा विकास करण्यासाठी किंवा क्लस्टर विकसित करण्यासाठी हे मॉड्यूल युनिव्हर्सल सोल्युशन म्हणून विकसित केले असेल म्हणूनच येथे एखादा प्रोफेशनलआर्किटेक्ट्स की त्याने आधीपासून जे काम केले आहे त्यानुसार त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा आता उदाहरणार्थ या प्रकारच्या उभारलेल्या घराची आणखी एक सेटिंग आहे पूर पाणी त्यासारख्या घराच्या खाली कशा प्रकारे जाऊ शकते याबद्दल काही भिन्न समज आहेत व्हरांडा कन्सेप्ट साठी आपल्याला डिफरंट आयडिया मिळू शकतात परंपरागतपणे कन्सेप्ट आज आपल्याला तमिळनाडू राज्यात देखील सापडेल म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाण आणि जागेच्या थेअरी अंडरस्टॅंडिंग बद्दल बोलतो तेव्हा हेन्री लेफेबव्ह्रे स्पेस प्रोडक्शनचे कार्य करते त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजून घेणे आवश्यक आहे ते म्हणतात की स्पेस ही एक सामाजिक प्रोडक्शन आहे आणि हे एक थेअरी असेंब्लीजेस आणि युक्त्या ऑफर करते शक्ती आर्किटेक्चर आणि त्यांच्या संबंधित संस्था डिझास्टर नंतरच्या पुनर्प्राप्तीच्या विखुरलेल्या आराखड्यात जागेची केंद्रे बदलू शकतात डिफरंट प्रकारच्या शक्ती प्रत्यक्षात जागा त्याचा अर्थ कशा प्रकारे बदलू शकतात मी येथे लेफेब्रे ज्याविषयी बोलतो त्याबद्दल थोडक्यात बोलू शकतो लेफेब्रे 3 अस्पेक्टबद्दल चर्चा करतात एक कॉन्सइव्हड स्पेस लिव्हड स्पेस पेरसईव्हड स्पेस कॉन्सइव्हड स्पेस प्रत्यक्षात बुद्धीबद्दल बोलते आणि येथे हे एक स्पेस देखील आहे त्याबद्दलची कल्पना नियोजित संकल्पनेद्वारे केली गेली आहे किंवा सायंटिस्ट लोकांनी केली आहे त्याबद्दलची कल्पना जागेच्या प्रतिनिधींबद्दल बोलते आणि हे निर्णय घेणा यांनी विकसित केलेल्या काही तत्वांवर आधारित काही दृश्यांवर आधारित आहे म्हणूनच आपल्याला एक कॉन्सइव्हड स्पेस असे म्हणतात जेणेकरून एक विचारधारेचे संयोजन नॉलेज आणि सायन्स आहे दुसरे म्हणजे पेरसईव्हड स्पेस स्पेशिअल प्रॅक्टिस बद्दल बोलतात या ठिकाणी मोव्हमेन्ट आणि इंटरॅक्शन घडतात नेटवर्क डेव्हलप करून मटेरिअलाईझ केले जाते अशाप्रकारे नेटवर्क चे डेली आणि इंडिव्हिज्यूवल लेवलला कलेक्टिव्ह ऑर्डर बिल्ट अप करण्याचे रूटीन असते लिव्हड स्पेस म्हणजे अनकॉन्शियस आणि नॉनव्हर्बल पद्धतीचे ह्यूमन चे स्पेस सोबत डायरेक्ट रिलेशन्स होय तेच रीप्रेसेंटेशनल स्पेस फॉर्म करतात हे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन च्या माध्यमातून स्कीमाटाद्वारे केले जाते तसेच विविध सिंबोलिक अस्पेक्ट द्वारे उपाय केले जातात या प्रकारची अंडरस्टँडिंग जिथे आपल्याकडे अशी बुद्धी असते ज्यामुळे हे नेटवर्क विकसित होते नंतर विविध प्रतीकात्मक पैलू आणि प्रतिमांद्वारे अंतर्ज्ञान देखील समजले जाते हे संपूर्ण लेक्चर कॅमिलो बोनो आणि विल्यम हंटर यांच्या एका महत्त्वपूर्ण आर्टिकल द्वारे डेव्हलप केले गेले आहे त्यांनी डिजास्टर नंतरच्या रिकव्हरी संदिग्ध स्वरुपाचा 'आर्किटेक्चर एट रिस्क' हे आर्टिकल लिहिले होते म्हणून मी त्या प्रोजेक्ट बद्दल मला ज्या गोष्टी समजल्या त्यांचे थेरोटिकल पर्स्पेक्टिव्ह विविध उदाहरणांसह वर्णन करणार आहे पोस्ट डिझास्टर स्पेशियल प्रॅक्टिस असेंबली एक थेअरी म्हणून आर्किटेक्चरला शेल्टर पद्धतीच्या ट्रान्सफॉर्मेशन विशेषत पोस्ट डिझास्टर रिकवरी मधील तयार केलेल्या वातावरणाचा विचार करणे आवश्यक आहे कारण ती शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म साठी अनुकूल कार्ये करते मी उल्लेख करू इच्छित असलेले आणखी एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे पॉल ऑलिव्हर यांचे "बिल्ट टू मीट नीड्स" या विषयावरील भाग 4 मध्ये जे घडते त्या संस्कृती डिझास्टर आणि डिझास्टर मध्ये राहणाऱ्या निवासस्थानाविषयी बोलले आयडियली आपली डीपेंडन्सी बिल्ट अप केलेल्या वातावरणावरील आपले अवलंबित्व असुरक्षा वाढवते कारण आपण बिल्ट अप केलेल्या वातावरणावर अधिक अवलंबून असतो पूर्वी माणूस जेव्हा गुहांमध्ये लपला होता तेव्हा भटक्या माणूस होता त्याकाळी व्हलनेरलॅबीलीटी कॉम्पोनन्ट्स खूप वेगळे होते त्यांचा अर्थ वेगळा होता परंतु आज काल आवर लाईफ डीपेंडन्सी म्हणजे आपले जीवन बिल्ट अप केलेल्या वातावरणावर अधिक अवलंबून आहे उदाहरणार्थ कॅपाडोसियामध्ये सेंट्रल नाटोलियामधील उदाहरण त्या ठिकाणी बरेच शेतकरी राहतात आपण स्लाईड मध्ये टूफा रॉक पिनकल्स पाहू शकता जे प्रत्यक्षात लावाच्या धूळांच्या प्राचीन साठ्यातून तयार झाले आहेत आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे आणि मऊ खडकांच्या कडकपणामुळे त्यांच्या आंतरिक भिंती मजबूत असतात म्हणून सर्व लोक त्यांच्या छोट्या घरांमध्ये राहू लागले आपल्याला माहिती आहे की फॉल्ट लाइन टर्कीमधून जाते आणि हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे हे चिमटे कोसळल्यामुळे अनेकदा घरे नष्ट होतात त्यामुळे आपण पाहू शकता की कॅव्हसिन हे एक ग्रीक गाव आहे जे प्रत्यक्षात पाडले गेले आहे तरीसुद्धा त्या लोकांना इतरत्र जाऊन सेटल होण्याबद्दल ऑपपोर्टेनिटी दिली गेली ते कोठेतरी स्थायिक झाले परंतु काही कारणांमुळे ते परत आले आणि तेथेच स्थायिक झाले कारण पर्यटन हा एक महत्वाचा कॉम्पोनन्ट्स आहे लोक तिथे येतात म्हणूनच त्यांचे जीवन निर्वाह चालतात इतर संबंधित कारणे मला सांगायचे आहेत घरांची भौतिकता आणि रिक्त स्थानांची समस्या हे इतर कारणे आहेत हे सिसिलीच्या गिबेलिना येथे आहे 1968 मध्ये झालेल्या भूकंपात येथे जवळपास १ लाख लोक बेघर झाले येथे महापौर कोरा यांनी जिबिलिनाच्या नागरी पुनर्रचनाद्वारे सांस्कृतिक पुनर्जागरण पाहण्याविषयी बोलले आहे पूर्वी येथे केवळ 5000 वस्ती होते परंतु आता त्यांनी 50000 लोकांसाठी हा अंदाज वर्तविला आहे आपण आर्किटेक्चरचा एक विशाल स्क्वेअर पाहिला आज आपण या चित्रांमध्ये काय पहात आहात कोणीही अस्तित्त्वात नाही म्हणून प्रोजेक्ट वास्टनेस विशाल आहे ज्या हाउसिंग मुळे आपण आधी पाहू शकता कि शेजार्यांशी संवाद साधण्याचा अधिक अनौपचारिक मार्ग होता पण आता समोर बाग आहे जी घर रस्त्या पासून अलग करत आहे हे वास्तविक पणे शेजार्यांना वेगळे करते वीकेंडला सामाजिक संवाद आणि पार्किंगचे प्रमाण असते कारण ते ज्या प्रकारच्या विशालतेचा अंदाज करतात त्या प्रोजेक्ट च्या देखरेखीसह देखील गुंतलेले असतात आणि हे पर्टिक्युलर आर्टिस्टिक स्क्वेअर त्यांनी काही कलाकारांना देखील आणले विविध कलाकार हे जवळजवळ एक प्रचंड स्पर्धेसारखे बनले आहे तिथे एक मोठे व्यासपीठ आहे जेथे बर्याच क्रिएटिंव लोकांना आमंत्रित केले गेले आहे क्रिएटिंव लोकांना ही पर्टिक्युलर स्पेस डिझाईन करण्यास सांगण्यात आले होते बरेच आर्टिस्ट लोकांनी त्यावर काम करणे सुरू केले अशा प्रकारच्या प्रोजेक्टमुळे सर्व कम्युनिटी एकत्र आली त्यांनी प्रॅक्टिस करून एका प्रकारचे सहभागी दृष्टीकोन डेव्हलप करू शकतात परंतु आज आपण पाहत आहात की फंडिंग च्या कमतरतेमुळे इतर समस्यांमुळे आज यातील बर्याच कलाकृती पूर्णपणे अर्ध्या पूर्ण झाल्या आहेत किंवा फक्त बंद करण्यात आल्या आहेत आता तुम्ही पाहू शकतात की त्या ठिकाणी खूप लोक नाही लोकांचे इकॉनोमिक रीजनरेशन मेन्टेनन्स अस्पेक्ट याप्रकारचे इतर इशू नंतर आलेत स्लाईड मध्ये तुम्ही पाहू शकतात की ही पूर्वीची प्रभावित साइट आहे हे स्मारक आहे जे अल्बर्टो बुरी यांनी 12 हेक्टर क्षेत्रामध्ये क्रेट्टो डेव्हलप केला होता त्यांनी त्या गावचा संपूर्ण सांगाडा वस्ती म्हणून बनविला होता त्यांनी एक मीटर उंचीच्या ठोस मौन्ड्स बनविल्या त्याबद्दल तेथे चर्चा होते याप्रकारे कलेक्टिव्ह मेमरी तयार झाली त्यांनी कलेक्ट मेमरीला स्पेशियल डायमेन्शन देऊन जुन्या नष्ट झालेल्या शहराला आर्टवर्क करून सुशोभित करण्याचा प्रयत्न केला आपण क्रेट्टो आणि गिबेलिना नुओव्हामध्ये एक सामान्य गोष्ट समान पद्धतीने पाहत आहोत जी सायलेंट आहे पहिले शहर कायमचे सिमेंटच्या गजबजलेल्या ताब्यात असलेले शहर आहे भूतकाळाची आठवण म्हणून अर्चाएवलॉजि असलेल्या क्रेटोला पकडले गेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरे चौक स्मारके आणि अपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा जेव्हा आपण त्या ठिकाणी असलेल्या फिलॉसॉफिकल अस्पेक्ट विषयी बोलतो तेव्हा आपण विशेषत पेरसईव्हड स्पेस बद्दल निवासस्थानाविषयी आणि सवयी बद्दल बोलत असतो एकमेकांशी संवाद साधत असलेल्या भावनांबद्दल विशिष्ट स्थान असलेल्या रोजच्या जागे बद्दल बोलत असतो किम डॉवे देखील वस्तीबद्दल बोलतात बॉर्डीयू दुसर्या जन्माबद्दल बोलतो ही काही निर्वासित घरे आहेत जी इकेयाने तयार केली होती सीरिया किंवा अफगाणिस्तानातल्या लोकांना जबरदस्तीने अशा प्रकारचे प्रीफॅब एलिमेंट वापरायला दिले गेले ते तंबूची शहरे असू शकतात ती शिबिरे असू शकतात किंवा इतर अनेक प्रकार असू शकतात कारण त्यांना एका डिफरंट क्षेत्रात जायला भाग पाडले जात आहे म्हणजे ते जिथे त्यांना डिफरंट प्रथा वेगवेगळ्या नियमांचे संच डिफरंट प्रक्रिया शिकणे आवश्यक आहे लोक आफ्रिकेत सिरिया मध्ये अफगाणिस्तानात कसे राहत होते ते कसे वास्तव्य करीत होते त्यांनी तुर्कीमध्ये किंवा बेल्जियममध्ये काय स्थापित केले आहे त्यापेक्षा बरेच वेगळे आहे म्हणूनच त्यांना नवीन फील्ड आणि नवीन गेमच्या नियमांशी जुळवून घेण्यास एक प्रकारे वेळ लागेल घरे असलेले आणि बेघर लोकांमध्ये रिलेशनशिप जास्त कॉम्प्लेक्स स्वरूपातील आहे घराची साधी उपस्थिती किंवा अनुपस्थिती आणि शेल्टर ची भौतिक पर्याप्तता यापेक्षा अधिक कॉम्प्लेक्स स्वरूपातील आहे म्हणूनच इमारतीच्या फक्त त्या भागालाच याचा अर्थ नाही दुसरा अस्पेक्ट म्हणजे प्रॅक्टिस आणि डिसिप्लिन या मधील कॉम्प्लेक्ससिटी डिझास्टर नंतर शेल्टर मिळवण्यासाठी फक्त एकच सांस्कृतिक संदर्भ नव्हता नेहमीच वेगवेगळे 2 संदर्भ असतात एक शक्तिशाली आणि दुसरा शक्ती हीन रिलीफ ऑर्गनायझेशन मदत संस्था आणि व्हिक्टिम पीडित प्रक्रियेच्या दोन पोटभाषा आहेत एक देणारा आहे एक घेणारा आहे एक इन्टेंडर आहे जो व्हिक्टिम ठरतो सोशल सिस्टीम मधील बर्याच सदस्यांनी त्या सिस्टमकडून आयुष्याला अपेक्षित परिस्थिती प्राप्त करण्यास अयशस्वी ठरल्यास कलेक्टिव स्ट्रेस सिटूएशन्स मोठ्या श्रेणीचा भाग म्हणून अॅलन बार्टनची पेरसईव्हड डिझास्टर समजली जाते आणि विशेष म्हणजे रीलीफ ऑपरेशन ट्रॅडिशनल आणि लोकल सिस्टम ऑर्गनायझेशन शी परिचित असलेल्या आणि वापरात असलेल्या सिस्टम ची नावे नाकारले जाण्याची शक्यता आहे म्हणून जेव्हा कोणतीही रीलीफ ऑर्गनायझेशन वर्ल्ड व्हिजन आहे की नाही ऑक्सफॅम आहे की नाही इतर कोणत्याही ख्रिश्चन मदत असो की रेड क्रॉस या बाधित भागात येणारी कोणतीही इतर ऑर्गनायझेशन लोकल सिस्टम याचा विचारही करत नाही ते फक्त विश्वास ठेवतात की ट्रॅडिशनल आहे लोकल सिस्टम कार्य करत नाहीत ट्रॅडिशनल लोकल आणि स्वदेशी सिस्टम या डिझास्टरचा अंदाज घेण्यास अपयशी ठरल्याबद्दल व्हिक्टिम संस्कृतीबद्दल जागरूक केले जाते किंवा जेव्हा असे होते तेव्हा त्यास सामोरे जाण्यास सक्षम व्हा व्हिक्टिम ना हे जाणवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले त्यांचे ट्रॅडिशनल मॉडेल अपयशामागील कारणे आहेत आणि त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे आपण दुसर्या ठिकाणाहून येत आहात परंतु नंतर आम्ही त्यांना खरोखर शिकवले की त्यांची प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरत नाही आम्ही पार्टिसिपतोरी मेथोड्स बद्दल बोलतो बर्याच प्रकरणांमध्ये आम्ही पाहू शकतो की आम्ही मॉडेल केले आहे आणि त्यापैकी एक निवडा आम्ही आपल्याला निवड करण्यासाठी मॉडेल देत आहोत साधारणपणे गरीब मनुष्य विचार करतो की मला जे काही फ्री मध्ये मिळत आहे ते मी घ्यावे अशा प्रकारचे सिच्युएशन डिझास्टर आधी आणि नंतर बदललेली असते सिच्युएशन डायनॅमिक्स सिच्युएशन अस्पेक्ट वेळोवेळी बदलत असतात पार्टिसिपेशन बद्दल बोलत असताना एक साईडचे कोणत्या प्रकारचे पार्टिसिपेशन हवे आहे कोणाकडून हवे आहे पावरफूल टर्म कोणत्या आहे अम्बिग्युऊस टर्म कोणत्या आहे सारखे पार्टीसिपेशन अस्पेक्ट क्लियर असणे आवश्यक ठरते हे मॉडेल बर्याचदा टॉप डाऊन इम्पलेमेंटेशन द्वारे सोल्युशन देतात परंतु बहुतेकदा ते रहिवासी आहे की नाही निवासस्थान आहे की नाही क्लस्टर आहे की नाही याचा परिणाम अपेक्षित आहे प्रोजेक्ट मोड म्हणून त्यांनी लिमिटेड विविध हस्तक्षेप आणि देणगीदार आणि एजन्सींचा विखंडन आणि अपंग लोकसंख्या व्यवस्थापित करणारे राजकीय अपरिहार्यता पाहण्याचा प्रयत्न केला आहे ही सर्व गोष्टींशी वागणारी फक्त एक एजन्सी नाही तर ती एक शेल्टर म्हणून काम करणारी एक एजन्सी आहे आणि दुसरी सर्वे कामा संबंधित निगडित आहे ती त्यांच्या उपजीविकेवर अवलंबून असते म्हणून वेगवेगळ्या एजन्सी एका लाभार्थी कम्युनिटीला वेगवेगळ्या कोनात मदत करण्यासाठी पुढे येतात म्हणूनच नेहमीच एक संवाद आवश्यक असतो परंतु त्यात अंतर आहे इतर अस्पेक्ट म्हणजे कंट्रोल पर्डिगम Control paradigm एड इंडस्ट्री कल्चर जिथे ऑर्गनायझेशन त्यांचे नियंत्रण गमावू शकते अशा कोणत्याही गोष्टीस मान्यता न देण्यास नाखूष होण्यापूर्वी त्यांनी पैसे दिल्यापासून वेगळ्या कशासाठीही गुंतवणूक करण्यास तयार नसलेल्या पुराणमतवादी रेग्युलेटरच्या प्रतिकार विरूद्ध संघर्ष केला म्हणूनच त्यांच्याकडे असणाऱ्या मॉडेल्स एड इंडस्ट्री कडून काही चाचण्या आणि त्रुटी प्रक्रिया इम्प्लिमेंट केली जाऊ शकतात कदाचित त्यांनी काही मॉडेल्सची चाचणी घेतली असेल ते या गोष्टी अंमलात आणू इच्छित आहेत ते जपान चीन भारत की श्रीलंका असो की बांगलादेश असो आपण कागदाच्या कचर्याची रचना करीत आहात म्हणजेच जर रचना तेथे कागदाच्या कचर्याने बनविली गेली असेल तर ती तेथे तयार केली गेली असेल कदाचित त्यांनी येथेही थोपवायचा प्रयत्न केला असेल म्हणून बहुतेकांनी यापूर्वी जे काही इन्व्हेस्टमेंट केले आहे त्या पैकी कशाची चाचणी केली आहे याविषयी गुंतवणूक करण्याचा त्यांचा विचार आहे तशाच मान्यता प्राप्त अधिकाऱ्यांना काही नवीन गोष्टींना मान्यता देण्याचे आव्हान आहे कारण याची तपासणी कशी केली जाऊ शकते हे व्हॅलिडेट करावे लागेल टेक्नोक्रेसी आणि पार्टीसेपटरी र्हेटरीच Technocracy and participatory rhetoric सध्याच्या जनरेशन च्या काळात डिझास्टर कॉन्टॅक्ट संबंधित आर्किटेक्चर प्रोफेशनल सिंगुलर विजन पासून शेअर विजन कडे मुव्ह झाले आहे बिल्ड बॅक बेटर च्या पहिल्या व्हर्जंन मध्ये जिथे मायकेल लिओन्स आणि इतर लेखकांनी असे दर्शविले आहे की विविध सहभाग घेणारे दृष्टिकोन यशस्वी झाले आहेत आणि प्रत्येक दृष्टिकोनाची प्रोस अँड कॉन्स विविध उदाहरणासह स्पष्टपणे मांडली आहेत अशाप्रकारे संबंधित लोकांना मध्यभागी आहे असा विचार करून चर्चा केली जाते उदा साउथ इंडियन फिषेरमेन फेडरेशन सोसायटी चे बेंनी कुरीअकोसे त्यांनी डॉक्युमेंटेशन आधार घेऊन कम्प्लिशन साठीचा बॉटम अप एप्रोच डिझाईन केला आहे इरेक्टिव आणि वन टू वन कन्सल्टेशन प्रोसेस या खूप वेळ लागणाऱ्या प्रोसेस आहेत बर्नस्टेन आणि सुषमा अय्यंगार यांनी भारतातील गृहनिर्माण बांधकामातील पर्डिगम्स कसे सुरक्षित कंत्राटदार द्वारा चालविलेल्या असुरक्षित घरांमधून बदलले आहेत याबद्दल सांगितले आहे ते ओनर ड्रीवन प्रस्तावनांवर देखील भर देतात आणि इतर अस्पेक्ट देखील आहेत त्या विशिष्ट मोनोग्राफमध्ये ओनर ड्रीवन प्रक्रिया स्केलिंगबद्दल चर्चा केली गेली आहे हाऊस होल्ड चे एका पासून शंभर पर्यंत मल्टिप्लिकेशन आणि एका क्लस्टर चे अनेक क्लस्टर मध्ये रिपब्लिकेशन होते म्हणूनच अशा ठिकाणी ओनर ड्रीवन आणि कॉन्टॅक्टर ड्रीवन प्रोसेस उपयोगी पडते विशेषतः बिल्ट इन स्ट्रक्चर चे ऍडव्हान्समेंट करण्यासाठी मॉडेल किंवा स्कीमाटा डेव्हलप करण्यासाठी आणि रिपकेट करण्यासाठी मॉडेल चे क्लस्टर स्केल सेटलमेंट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो दोन्ही मॉडेल चे प्रोस अँड कॉन्स आहेत लँड टेनुरे आणि ओनरशिप बद्दल काही इशू आहेत ज्या लोकांची डिझास्टर पूर्वी घरे होती आणि त्यांनी डिजास्टर दरम्यान घरे गमावली अशा लोकांना जेव्हा केव्हा एजन्सीकडून सपोर्ट मिळतो तो पूर्ण टेनुरे वर साठी नसतो काही लोकांकडे पैसे नसतात किंवा कमी पैसे असतात आणि आता ते लँड घेऊ शकतात आणि त्यानुसार टेनुरे ठरतो

ऍड एजन्सीने दिलेला रिस्पॉन्स आणि लोकांनी काय डेव्हलप केले आहे ते तुम्ही पाहू शकता कल्चरल डेफिसिएंसिस मध्ये नेहमीच पेर्सोनालिझशन हा नॅचरल रिस्पॉन्स असतो ते स्वयंपाकघर असो धार्मिक स्थळ की शौचालय असो धार्मिक गोष्टींसह उपासनास्थळ म्हणून रूपांतरित करणे अधिक आहे दोन भावांनी एकाच घराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक छत वाढविली आहे त्यामुळे त्यांचे एकत्र कुटुंब आहे त्सुनामीमध्ये पती गमावलेल्या एका महिलेला प्रत्यक्षात उदरनिर्वाहाचा सपोर्ट नाही तिने घर डेवलप केले लोकांना खेळायला जागा नव्हती म्हणून त्यांनी जवळच्या सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करण्यास सुरवात केली अशाप्रकारच्या जागा कशा प्रकारे मिळवल्या जातात मॉडीफाय केल्या जातात या बद्दलचे बरेच डायमेन्शन आहेत नॉर्मालिटी अँड नॉर्मालिटी ऑफ डिझास्टर हौसिंग कशाप्रकारे डिलिवर केले जाते याकडे रिलीफ एजन्सिज नॉर्मली क्वचितच अटेंशन देतात साधारणपणे असे समजले जाते की डेव्हलपिंग कंट्री ला लो कॉस्ट सोशल हाऊसिंग स्कीम डेव्हलप करण्याचा अनुभव नाही फायनान्शियल मेकॅनिझम नाही बऱ्याच वेळा त्यांच्याकडे रिच आणि एस्टाब्लिशेड इन्फॉर्मल सेक्टर असतात तर ही एक प्रकारची बिलिफ सिस्टम आहे जेव्हा रिलीफ एजन्सिज डेव्हलपिंग कंट्री मध्ये येतात तेव्हा ते विचार करतात की सेल्फ बील्ट प्रोग्राम्स त्यांचे कार्य याबद्दल लोकांना काही एक्सपिरीयन्स नाही लोक बील्ट प्रोग्राम्स मेकॅनिझम वर विश्वास ठेवतात स्कीमॅटिक अंडरस्टँडिंग कडे पाहता तुमच्या लक्षात येईल की आपण बोआनो आणि विल्यम हंटर यांनी फ्रेंम केलेल्या कॉन्सेप्टचूअल डायग्राम बद्दल चर्चा केली आहे त्या ठिकाणी रीकन्स्ट्रक्शन फेज आहे निरनिराळ्या प्रकारचे फोर्सेस प्रोग्रामिंग केले आहेत डिजास्टर असलेल्या ठिकाण री कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट प्रोसेस वर्क होतात आपल्याकडे ऑप्शन आणि चॉईस असतात सीटु मध्ये लोकेशन ऑप्शन असतो आपल्याकडे बिल्डिंग टोपोलॉजी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इत्यादी प्रकारचे फोर्सेस द्वारे ऑप्शन्स आणि चॉईस लक्षात येतात लँड आणि टेनुरे बद्दलचे इशू आपण चर्चा केल्याप्रमाणे ओनरशिप रेंट आणि स्क्वॉटिंग याबद्दलचे असतात द मटेरिअलिटी डिस्ट्रक्शन स्केल द रीकरंट टेक्नॉलॉजी डिझास्टर जिओग्राफी द डिस्प्लेसमेंट हाउसिंग टाईप अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री द सोशल रिलेशनशिप सोशल कॉम्प्लेक्ससिटी द पॉवर्टी पॉवर्टी चे डिझास्टर रिस्क आणि व्हलनेरलॅबीलीटी सोबत डायरेक्ट इक्वेशन आहे मार्गीनालिज्ड रिप्रेझेंटेशन सिस्टम बहुतेक वेळा डिझास्टर मुळे प्रभावित होतात पावर लोकल गव्हर्मेंट एजन्सी किंवा फेदल सिस्टम असो डेव्हलपमेंट ची आयडिया कशी मांडली जाते काय विचारसरणीचे विचार करतात फंडिंग पॉलिसी आणि डेव्हलपमेंट यावर नियंत्रण ठेवण्याची राजकीय क्षमता आवश्यक असते इयान डेव्हिस ने सांगितल्याप्रमाणे थोडक्यात समरी अशी आहे की शेल्टर ही एक प्रोसेस म्हणून मानली गेली पाहिजे वस्तू म्हणून नाही या प्रकारची प्रकरणे आणि उदाहरणे आपण आपल्या दैनंदिन निरीक्षणामध्ये अनुभवत आहोत त्याद्वारे डिजास्टर नंतर घर बनवण्याच्या किंवा पुनर्प्राप्तीसाठी अधिक कल्चर दृष्टिकोनातून जाण्याचा आवाहन होतो या ठिकाणी कल्चर खूप महत्त्वाचे आहे प्लेस आणि स्पेस बद्दलचे फिलोसोफिकल अंडरस्टँडिंग आर्किटेक्चर दृष्टीने महत्त्वाची आहे हा पर्टिक्युलर विषय त्यादृष्टीने समजून घेणं आवश्यक आहे तुम्हाला माहीती आहेच की आपण शिकण्यासाठी प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचे आहे मला वाटतं त्याबद्दलची तुम्हाला समज आहे धन्यवाद मी तूमचा आभारी आहे